ही प्रत्यक्ष आकृती आपण पाहिली प्रत्यक्ष आणि हीच झोत यंत्राच्या निर्मितीची आकृतीहे आपण नंतर बघू आणखी आकृती 8 तर ही एक प्रत्यक्षात गव्हर्नर बरोबर भार संदर्भ नियंत्रण वारंवारता समायोजित करण्यासाठी तरशेवटी तुम्ही आणि मी कसे हे आधीच दाखवले आहे तर त्यानंतर हे इथे लिहिलेले आहे परंतु समजा तुमच्याकडे 3 एकक आहे आणि हे काहीतरी म्हणजे म्हणूया ही प्रणाली50 Hz आहे तर समजा वेगवेगळ्या तीन ड्रॉप वैशिष्ट्ये आहेत बरोबर तीन वेगवेगळी निर्मात्याची आणि ड्रॉप वैशिष्ट्ये आहेत समजा हे A साठी काम करत आहेत हे B साठी दुसर एकक हे दुसरे C साठी अशाप्रकारे तर प्रात्यक्षिक दृष्टिकोनातून भार संदर्भ बिंदू समायोजन हे वेग मोटरच्या वापरा वरून साध्य होईल आकृती 9 ही समायोजनाचा प्रभाव दर्शवते समांतर वैशिष्ट्ये असलेली वेगवेगळ्या वेग बदलणाऱ्या मोटर सेटिंग आकृती नऊ मध्ये दाखवली आहे समजा या बाजूला तुमची वारंवारता जी Hz आणि समजा हा गव्हर्नर वैशिष्ट्यांवर वेग हा बदलामुळे झालेला फरक जेव्हा वेग बदल तुमचा 50 Hertz जेव्हा हा 50 Hz तेव्हा तुम्हीA कडे पाहता तर निर्मिती ही 0 बरोबर कारण तुम्ही आडवी रेषा रेखाटता तर ही इथून सुरू होते तर A साठी हे 0B साठी हे 50 टक्के बोलूया जर काही विशिष्ट प्रकरण घेतले तर आणि C साठी 100 टक्के बोलूया आणि 3Hz बरोबर 60 टक्के ही 50 Hz प्रणाली दिलेली आहे तर त्या कारणामुळे 1Hz बरोबर 2 टक्के तर हे टक्क्यांमध्ये ऊर्जा उत्पादन म्हणजेच आकृती 9 मध्ये दाखवलेली वैशिष्ट्ये ही 50 Hz प्रणालीशी निगडीत आहेत 3 भार संदर्भ बिंदू 50 Hz साठी तीन वैशिष्ट्ये दर्शविली आहेत निकाल हा 0 कारण मी सांगितले आहे हे इथे 50 Hz पासून चालू झालेले आहे त्यामुळे निकाल 0 आहे वैशिष्ट्ये B 50 टक्के देतात मी सांगितले आहे आणि वैशिष्ट्ये C 100 टक्के उत्पादन देतात म्हणून भार फरक समायोजित करून तुम्ही वेग बदलणाऱ्या मोटरच्या ऊर्जा आउटपुट जनरेटर द्वारे जर तुम्हाला इच्छित स्थर माहिती असेल मला म्हणायचे आहे ही गोष्ट बदलू शकते बरोबर दिलेला वेग एका निश्चित मूल्यावर समायोजित करता येऊ शकतोप्रत्येक सेटिंग मध्ये भार वेग वैशिष्ट्ये याला 6 टक्के ड्रॉप म्हणजेच वेग बदल 6 टक्के 3Hz प्रत्यक्षात 100 टक्के ऊर्जा आउटपुट मध्ये बदल होतो तर याप्रकरणात हे प्रत्यक्षात समजा जर हे ड्रॉप सेटिंग 6 टक्के म्हणजेच हे बदलत आहे तुम्ही त्याला काय म्हणाल 100 टक्के मला कळू देत की हा पूर्ण भार आहे का हे ऊर्जा आउटपुट आणि जर हे 6 टक्के म्हणजे जर ही 50 Hz प्रणाली तर 6 टक्के ही 3Hz साधारण वारंवारता जर ही 4 टक्के तर हे खूप अवघड होईल आणि त्याचबरोबर तर ही तुमची वेग ड्रॉप वैशिष्ट्यांची कल्पना यानंतर संपूर्ण आकृती पूर्ण करण्याच्या हेतूने आपण झोत यंत्राची प्रतिकृती विचारात घेऊया आपण हे रि हीट की रि हीट नसलेले झोत यंत्र असे घेऊया परंतु तुम्ही पाहू शकता की गोष्टी कळत आहेत परंतु हे आकृती घेण्यापेक्षा फक्त संपूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून मला वाटते थोडे काहीतरी मी इथे तुम्हाला सांगावे नंतर हे झोत यंत्र प्रतिकृती आणि त्यानंतर निर्माता प्रतिकृती तर इथे उच्च दाब असेल किंवा अतिउच्च दाब झोतयंत्र ला सर्व वाफेवरील झोत यंत्र प्रणाली प्रत्यक्षात गव्हर्नर झडप नियंत्रण चा वापर करते कारण झोतयंत्रला उच्च दाब मध्यम दाब आणि कमी दाब असे वेगवेगळ्या प्रकारचे विभाग असतात या प्रकरणात तुम्ही काय कराल आपण हे लाप्लास रूपांतर आणि ब्लॅक आकृतीत दर्शविण्याचा प्रयत्न करू तर तुमच्याकडील झोतयंत्र आणि वाफेवरील झोतयंत्र साठी मोठ्याप्रमाणात यंत्रणा यासाठी म्हणूया तुमच्याकडे वेगवेगळे विभाग आहेत परंतु इथे साधेपणाने आपण साधेच प्रतिक्रीया घेऊया आपण आत्ता खोलात विचार करणार नाही कारण तुम्हाला हे वाफेचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी हवे आहे वाफेची छाती आणि वाफेच्या झोत यंत्र दंडगोल ची इनलेट पाइपिंग आणि री हिटर आणि खालील ओलांडलेली पाइपिंग हे सर्व झडप हलचाली आणि वाफेच्या प्रवाहातील बदल यामधील फरक दाखवून देतात प्रत्यक्षात जर तुम्ही प्रत्येक प्रणाली घेतली तर तिथे विलंब आहे उदाहरणार्थ मी इथे बसलेलो आहे आणि हे ध्वनिमुद्रित करीत आहे जेव्हा मी ही लेखणी इथे हलवेल आणि माझी बोटे या सर्व गोष्टी अतिशय लहान किंवा नगण्य माझ्यासमोर आहेत हे मी बघू शकतो परंतु माझा आवाज रूपांतर करण्यासाठी काही विलंब होत आहे हेही मी बघु शकतो किंवा माझ्या या हालचाली रूपांतर करण्यासाठी हे मी येथे बसून समजू शकतो त्याचप्रमाणे जेव्हा समजा तुम्ही 100 तुम्हाला माहितीये तुम्ही काय म्हणता एक मिटर नळी आणि एका बाजूने तुम्ही पाणी टाकले दुसऱ्या बाजूने कदाचित अतिवेगाने काही फरक पडत नाही दुसऱ्या बाजूला ते काही वेळ घेईल कारण तेथे पोहोचण्यासाठी त्याला थोडा विलंब होईल तर म्हणूनच समजा वाफेच्या ग् झोत यंत्रासाठी सुद्धाआता इकडे पहा हे तुमची बाष्प पात्र प्रणाली बाष्प पात्र गतिशीलता अतिशय हळू आहे म्हणून आपण ती अतिशय हळू असल्यामुळे भार वारंवारता नियंत्रणात विचारात घेणार नाही तर हे रि हीट नसलेले आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि इतरक्रियाकलाप हे एक टप्पा दोन टप्पे किंवा कदाचित अधिक असलेले वेगवेगळ्या प्रकारचे मोठ्या प्रमाणावर असलेली यंत्रणा असेल परंतु येथे तुम्ही म्हणता MSV दुसरे तुम्ही म्हणता CV दाखविले आहेMSV हे प्रत्यक्षात दिलेले आहे हे मुख्य इनलेट बंद झडप आहे ही MSv आहे आणिCV हे नियमित वापराच्या वेळी वाफेचा प्रवाह फेरफार करण्यासाठी आहे तर त्या गोष्टी इथे तुम्ही काय म्हणाल त्याला नियंत्रण झडप CV असे म्हणतात आणि MSV हे मुख्य इनलेट ला असलेले बंद झडप या 2 गोष्टी MSV आणि CV घेतलेल्या आहेत पाणी वाफेचे प्रवाह तेथे का होईल हे या झडप यंत्रणेद्वारे होईल आणि आपला उच्च दाब विभाग नंतर या गोष्टीच्या कमी दाबाला ओलांडेल नंतर हा इथे यंत्रातील दांडा आणि हा निर्माता आणि हा कंडेन्सर तर सर्व काही आणि काही विलंब हा त्याच्याशी इथपासून तिथपर्यंत निगडित आहे बरोबर जर ते पोहोचले तर तेथे काही विलंब असेल म्हणजेच तुम्हाला हे काही वेळेच्या स्थिरतेने दर्शवायचे आहे त्याच प्रमाणे ओलांडलेली सुद्धा तर आपण काही वेळ स्थिरता दर्शवू या तर याचा अर्थ जेव्हा रि हीट असेल तेव्हा एकच रि हीट वाफेचे झोतयंत्र असेल अशा प्रकरणात जेव्हा रि हीट असेल तर हे रि हिटर फक्त यामध्ये तुमचे हे काय म्हणाल अति दाब त्यानंतर रि हिटर मुळे येथे मध्यम दाब तर MSV MVसर्व नामांकने आहेत RSV सुद्धा जे रि हिटर चे बंद झडप तर इथे हा तुमचा आणि आणि इथे तुमचा मध्य झडप IV इथे तीन नामांकने आहेत हा मध्य आणि हा रि हिटर बंद झडप बरोबर तर या प्रक्रियेतून वाफ येईल या सगळ्या या प्रक्रियेत काही विलंब जोडलेला आहे आणि ऊर्जा उत्पादनानुसार तर त्यावरून आपल्याला आकृती प्रतिनिधित्व किंवा नियंत्रण प्रणाली प्रतिनिधित्व बनवायचे आहे तर प्रश्न असा आहे जर त्या सर्व गोष्टींसाठी जर विलंब निगडित आहे आणि दुसरी गोष्ट अशी प्रत्येक विभाग अति दाब मध्यम दाब आणि कमी दाब तर काही अपूर्णांकात ऊर्जा निर्मिती होईल आणि संपूर्ण आपण म्हणू या 1 आपण असे समजू या की हे घट नसणारे झोत यंत्र आहे आपण समजू या हे पूर्णपणे घट नसणारे आहे तर हे प्रत्यक्षात एकच वाफेचे झोतयंत्र तर ही अति दाबाची बाजू की मध्यम बाजू हा दांडा आणि ही तुटक रेषा हा दांडा ही कमी दाबाची बाजू हा कंडेन्सर कंडेन्सर आपल्या प्रतिकृतीत येणार नाही आणि नंतर निर्माता येईल परंतु हा एक री हिटर नंतर ओलांडणाऱ्या नळीची मांडणी तर सर्व प्रकारच्या गोष्टी येतील तुम्ही काय म्हणाल गणिती मांडणीतहस्तांतरण कार्य मांडणीत तर आपण हे कसे करायचे कारण आपल्याला गव्हर्नर झोतयंत्र निर्माता अशाप्रकारे एकत्र करायचे आहे की बंद पळवाट प्रणाली निर्माण होईल तर मुळात ही एक बंद प्रणाली आहे जर तुम्ही ही पूर्ण गोष्ट आकृतीत दर्शविली तर हे जवळ जवळ टँडम कंपाऊंड एकेरी रि हिट यंत्र रेषात्मक प्रतिकृती असेल तर जेव्हा इथून ते इथे वाफेचा प्रवाह असेल काही विलंब त्याच्याशी जोडलेला असेल म्हणजेच प्रत्यक्षात इनपुट दर्शविलेले आहे कारण गव्हर्नर चे जे काही मिळते ते गव्हर्नर चे झोत यंत्रा कडे आलेले आहे हा ΔE मी तुम्हाला माहितीये पूर्वी आकृतीत दाखविला आहे हे तुमचे तुम्ही त्याला काय म्हणता आकृती तर तुम्ही इथे हा ΔE हा ΔE हे गव्हर्नर चे आउटपुट आणि हे जात आहे तुम्ही त्याला काय म्हणाल तुमचे झोतयंत्र नंतर निर्माता तर प्रत्येक वेळी हे इथे संबंधित आहे तर हे इथे इथले आउटपुट ΔE परंतु झोतयंत्रला इनपुट असेल तर त्या कारणामुळेच हे इथे झोत यंत्राचे इनपुट आणि हा Tt वाफेच्या छातीतला वेळ स्थिरता मला वाटते मी का घटक हा वाफेचा वेळ स्थिरता दिलेला आहे ही ऊर्जा नंतर येईल त्यानंतर तुमच्याकडे आहे रि हिटर इथेसुद्धा तुम्ही हा रि हिटर काही विलंब देऊन दर्शवू शकता म्हणजेच प्रत्यक्षात कोणताही विलंब तुम्ही दर्शवू शकता 11STr हा रि हिट वेळ स्थिरता तुम्ही दर्शवू शकता आणि नंतर तुमच्याकडे हा ओलांडलेला बरोबर हा आहे तर तिथे तुम्ही 11STC हा 3 पटीने स्थिरता TtTrTcबनवू शकतापरंतु Tc लहान असल्यामुळे विचारात घेणार नाही आणि Tr हा रि हीटर वेळेची स्थिरता रि हीटर झोतयंत्रासाठी ही Tt पेक्षा मोठी आहे Tt याची 0 2 ते 0 5 सेकंद किंमत यामध्ये काही श्रेणी आहे परंतु Tr जवळ जवळ 10 सेकंद आहे असे म्हणू या आणि हा अपूर्णांकात ऊर्जा निर्माता अति दाबाच्या बाजूला नंतर मध्य बाजू आणि आणि ही कमी दाबाची आणि हा संपूर्ण Pg याचा अर्थ इथे तुमचा झोत यंत्राच्या विभागातील अति दाब अधिक मध्यम दाब ही अति दाब बाजू ही मध्यम दाब आणि ही कमी दाब समजा अपूर्णांकात ऊर्जा निर्मिती झालेला हा FHP नंतर हा FIP मध्यम दाबा पासूनचा कारण हे तुमचे वाफेच्या छातीचे सर्व काही येथे येत आहे काही ऊर्जा इथे निर्माण झालेली आहे मध्य दाब पासून सुद्धा ही येथे येईल कारण रि हिटर नंतर हा भाग इथे येईल आणि म्हणून हा तुमचा 1STr आणि हा FIP मध्यम दाब जे काही अपूर्णांकात ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि हा तुमचा 11STC हा ओलांडलेला वेळ स्थिरता बरोबर आणि नंतर ही LP बाजू येईल तर हा तुमचा FLP तर FHPFIPFLP हा प्रत्यक्षात सर्व मिळून बरोबर 1 जर आपण घट नसलेली विचारात घेतले बरोबर हे तिघे 1 असायला पाहिजे परंतु जर तुम्ही TC ही वेळ स्थिरता विचारात घेतली नाही तर ही जवळ जवळ टँडम कंपाऊंड एकेरी रि हीट वाफेवरील झोत यंत्राची रेषात्मक प्रतिकृती मी असे मानतो की ही आकृती तुम्हाला समजली आहे आणि जर री हिटर तेथे नसेल तर आपण नंतर पाहू फक्त ते री हीट नसलेले झोत यंत्र प्रकार जर री हीट नसलेले झोत यंत्र प्रकार सारखी प्रतिकृती जर री हिटर तेथे नसेल तर हा भाग तेथे येणार नाही हा भाग सुद्धा तेथे येणार नाही फक्त ही वेळ स्थिरता नंतर दर्शविली जाईल आपण बघूया याचा अर्थ जर आपण विचारात घेतले ही वेळ स्थिरता काय तुमचे दुर्लक्षित केली वेळ स्थिरता दुर्लक्षित केली आहे तर आकृती दाखवण्यात आधी थोडं थांबूया अंदाजे दाखविण्यात आधी थोडे इथे पहा ती आकृती 10टँडम कंपाऊंड एकेरी रि हीट वाफेवरील झोत यंत्राची आकृती दाखविते ही प्रत्यक्षात आकृती 10a आणि ही आकृती 10b मी दाखवलेली आकृती 10b आणि ही आकृती 10b प्रत्यक्षात टँडम कंपाऊंड एकेरी रि हीट वाफेवरील झोत यंत्राची रेषात्मक हस्तांतरण कार्य प्रतिकृती दाखवते वेळ स्थिरता Tt Tr Tc इनलेट नळी आणि वाफेमुळे असलेला विलंब दर्शवितात मला म्हणायचे आहे प्रत्येक गोष्टीला काहीतरी विलंब आहे उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या मित्राला रागवले तर तुमचे काही मित्र लगेच प्रतिसाद देतील तर हा प्रतिक्रियेचा वेळ खूप जास्त आणि काही हळूवार प्रतिक्रिया देतील तर प्रत्येक भौतिक प्रणालीत प्रत्यक्षात काही विलंब निगडित असतो म्हणून वेळ स्थिरता Tt Tr आणि Tc विलंब दर्शवतात हा Tt तुम्ही वाफेच्या छातीचा वेळ स्थिरता म्हणाTr हा रि हिटरचा वेळ स्थिरता आणि Tc हा ओलांडलेला नळीचा अनुक्रमे परंतु अपूर्णांकाची ऊर्जा FHP FIP आणि FLP ही उच्च दाबात मध्य दाबात आणि कमी दाबात निर्माण झालेली संपूर्ण झोत यंत्राच्या ऊर्जेचा भाग दर्शवते मी तुम्हाला तेथे सांगितले बघा ही झोत यंत्राच्या दंडगोल आत उच्च दाब मध्य दाब आणि कमी दाब अपूर्णांकतील ऊर्जा निर्माण झालेली आहे तर हे नमूद करूया FHPFIPFLP हे 1 आहे ते घट विरहित आहे असे मानू या तर सर्व मिळून ते 1 येईल परंतु ओलांडलेला नळीचा वेळ स्थिरता Tc इतर वेळ स्थिरता पेक्षा लहान असल्यामुळे विचारात घेतलेला नाही वेळ स्थिरता Tc खूप लहान आहे कदाचित 0 0102 कधीकधी अशाप्रकारे खूप लहान म्हणून हा भाग विचारात घेतलेला नाही Tt ची श्रेणी 0 2 असेल तुम्ही काय म्हणता पूर्णांकात 0 1 0 5 सेकंद यामध्ये Tr हा सुद्धा जवळजवळ 10 15 सेकंद खूप मोठी किंमत आहे यांच्या तुलनेत हा 1 आपण दुर्लक्षित करूया जर आपण हा 1 दुर्लक्षित केला जर तुम्ही हा Tc वेळ स्थिरता दुर्लक्षित केला तर कमी झालेले हस्तांतरण कार्य प्रतिकृती ही आकृती 10c मध्ये दिलेली आहे ही 10c आहे कारण FHPFIPFLP हे 1 आहे प्रत्यक्षात FHPFIPFLP बरोबर 1 म्हणून हे 1 परंतु हे 2 एकत्र FIPFLPबरोबर 1 FHP अपूर्णांकतील मध्यमदाब निर्माण झालेली ऊर्जा मध्यम दाब आणि कमी दाब दंड गोलातील बरोबर 1 वजा उच्च दाब दंड गोलातील निर्माण झालेली ऊर्जा परंतु आपण हा Tc दुर्लक्षित केला आहे हा वेळ दुर्लक्षित केला जर हा दुर्लक्षित केला तर हे FIPFLP बनेल परंतु 1 FHP त्यामुळे आपण हा 1 ठेवला आहे जो THP हा 1 STr लगेचच याच्यानंतर हा 1 FHP आणि आणि आऊटपुट हे Pg आणि हा E तर हे कमी झालेले टँडम कंपाऊंड एकेरी रि हीट वाफेवरील झोत यंत्राची प्रतिकृती Tc दुर्लक्षित केल्यामुळे ओलांडलेल्या नळीची वेळ स्थिरता 1 हे झालेली आहे हा मी तुम्हाला सांगितला 1 FHP तर आकृती 10c वरून तुम्ही हस्तांतरण कार्य बनवू शकता फक्त PgE हे किती ते बनवा तर Pg हा E गुणिले 1 STt गुणिले FHP त्या बाजूला जाईल आणि इथे सुद्धा 1 STr गुणिले 1 FHP बरोबर Pg हा एक आणि हा एक यांचा सारांश बरोबर Pg तर आपण लिहू या Pg बरोबर Pg11STtFHP 1FHP1 STr E तर यानंतर हे येथे येईल तर या प्रकरणात आणि वर तुम्ही सोडवणे आणि शोधले PgE तर तुमच्या तिसऱ्या वर्षाचा नियंत्रण प्रणालीच्या हस्तांतरण कार्याच्या आकृतीच्या प्राथमिक गोष्टी वरून समजण्यासारखे आहे तरी याचा अर्थ PgE1SKrTr1STt STr तर Krहा नमूद केलेला नाही परंतु तो काय आहे मी येथे ठेवतो Kr हा रि हीट गुणांक याला रि हीट म्हणतात म्हणजेच अति दाबात अपूर्णांकात निर्माण झालेली ऊर्जा म्हणजेच Kr बरोबर प्रत्यक्षात FHP तर रि हीट नसलेल्या झोत यंत्रासाठी FHP हा 1 तर Kr हा 1 प्रत्यक्षात हा Kr म्हणजे तुमचा FHP म्हणून आपण त्याला उर्जेसाठी दर्शऊया म्हणजेKr हा रि हीट घटक म्हणजेच अति दाबात अपूर्णांकात निर्माण झालेली ऊर्जा रि हीट नसलेल्या झोत यंत्रासाठी FHP हा 1 कारण रि हीट नसलेल्या आपण काय म्हणू रि हीट जेव्हा नसेल तर त्या प्रकरणात Kr बरोबर 1 Kr बरोबर FHP जर Kr हा 1 तर ही संज्ञा इथे नष्ट होईल कारण हे नंतर1STr 1STr या प्रकरणात रि हीट नसलेल्या झोत यंत्रासाठी तर ते तुमचे फक्त 11STt म्हणून हे समीकरण 5 बरोबर तर हे तुमचे ते उत्पादन म्हणजे रि हीट नसलेले झोतयंत्र प्रतिकृती अशाप्रकारे दिलेली आहे PgE11STt हे समीकरण 6 तर हे प्रत्यक्षात झोत यंत्र प्रतिकृती तर आपल्याला Pg मिळाला म्हणजे आपण Pg आणि E बरोबर संबंधित आहोत हे रि हीट नसलेले झोतयंत्र 11STt तुम्ही काय म्हणाल तुमचा रि हीट झोतयंत्र हा 1SKrTr1STt STr Kr उच्च दाब दाब दंड गोलातील अपूर्णांकात निर्माण झालेली ऊर्जा बरोबर तर हा तुमचा आपण म्हणू या रि हीट गुणांक इथपर्यंत हे ठीक आहे तरPg बरोबर तुमचा E1STt आपल्याला1 एक विभाग विभाग दुसऱ्या भागाला तो दुसऱ्या भागाला असे लाप्लास रूपांतर करून वेगवेगळ्या आकृती संबंध करायचे आहेत परंतु येथे Pg हे P यावर न ठेवल्यामुळे कार्य S समजण्यासारखे नाही म्हणून मी हे टाळण्याचा प्रयत्न केला आहे पुढे निर्माता भार प्रतिकृती नंतर तुम्हाला वारंवारता सह निर्माता भार प्रतिकृती बनवायची आहे त्यानंतरच तुमची आकृती संपूर्ण होईल निर्माता भार प्रणालीमध्ये ऊर्जा इनपुट मध्ये झालेली वाढ ही Pg PL समजा निर्माता 200MW ऊर्जा प्रणाली मध्ये निर्माण करतो समजा भारची मागणी 200 पासून 210 वाढली तर 10 MW तेथे वाढ झाली तर तेथे भार बदलPL बोलूया म्हणजे हे 10 MW तर याचा अर्थ निर्मात्याची अधिक ऊर्जा 10MW असली पाहिजे जेणेकरून समतोल राखला जाईल जसे 10 MW निर्माण झाली म्हणजेच ऊर्जा निर्मिती 200 पासून बदलली ती Pg PL परंतु लगेच निर्माता 10 MW निर्माण करू शकणार नाही त्याला थोडा वेळ लागेल तर जर असे असेल तर तेथे निर्माता आणि भार यांच्यामध्ये क्षणिक असंतुलन येईल हाPg बरोबर PL हा थोडा वेळ घेईल परंतु हा आधीच 10 MW आणि हळूहळू हाPg पकडत आहे परंतु जोपर्यंत स्थिर पकडू शकत नाही तोपर्यंत क्षणिक असंतुलन येईल Pg PL यामध्ये फरक असेल तर जर ते म्हणजे आणि आपण घेतोय Pg बरोबर PL बरोबर तुमच्या एकक प्रणालीतील झोत यंत्राचा ऊर्जा आउटपुट बरोबर आपण असे समजले आहे निर्मात्याची आणि झोत यंत्राची निर्माण झालेली ऊर्जा ही सारखीच आहे आणि झोत यंत्र हे घट विरहित आहे तर इथे दुसरी गोष्ट अशी इथे नाही ती प्रती प्रणाली तुम्ही त्याला काय म्हणाल निर्मात्याची ऊर्जा आउटपुट आणि टॉर्क प्रत्यक्षात प्रति एकक सारखाच परंतु ते व्याप ति च्या पलीकडील आहे परंतु इथेPg बरोबर Pt घेतलेला आहे कारण आपण असे समजले आहे की झोत यंत्र घट विरहित आहे आणि निर्मात्याचा घट नगण्य आहे म्हणजे घट विरहित आणिPL हे भार वाढ या प्रकरणात Pg आणि PL दोघेही सारखेच राहतील तर क्षणिक असंतुलनामुळे काय होऊ शकते पाहूया हे फक्त क्षणिक असंतुलनामुळे आहे तर स्थिरता जेव्हा येईल तेव्हाPg बरोबर PL परंतु जे काही आपण इथे चर्चा करत आहोत तर स्थिरता अजून आलेली नाही हे क्षणिक असंतुलन येथे आहे दोन प्रकारे गोळा केल्यानंतर समजा निर्मात्याची गतिशील ऊर्जेचा वाढता दर एका प्रकारे म्हणजे ते एका निर्धारित वारंवारता f0 साठवलेली ऊर्जाही Wke0 बरोबर HPr म्हणजे गतिशील ऊर्जा जेव्हा तुम्ही हे मांडणार आपण लिहिले आहे मला वाटते याआधीच्या अभ्यासक्रमात मला वाटते आपण हे पाहिले आहे तर H हा जडत्व आपण पाहिले आहे आणिPr ही यंत्राची क्षमता दर सुरुवातीला तुम्ही काय म्हणाला प्रणालीची वारंवारता f0 म्हणजेच साठवलेली ऊर्जा ही Wke0 बरोबर HPr म्हणजेच मेगावॅट सेकंद कारण H हा सेकंद मध्ये आहे म्हणजेच हे जडत्व हे आपण शिकलेलो आहे आणि Pr निर्मात्याची क्षमता दर मेगावॅट मध्ये म्हणूया तर तुमचा हा गुणांक मेगावॅट सेकंद प्रणालीतील साठवलेली ऊर्जा आपण दर्शन घेऊया हे समीकरण 7 बोलूया तेथे Pr हे टर्बो निर्मात्याचा क्षमता दर म्हणजे मेगावॅटआणि H जडत्व स्थिरता सेकंद मध्ये हे तुम्ही साठवलेली गतिशील ऊर्जा लिहू शकता पुढे गतिशील ऊर्जा ही वेगाच्या वर्गाच्याप्रमाणात आहे कारण पण तुम्हाला माहिती आहे KE हे वेगाच्या वर्गाच्या प्रमाणित आहे तर या प्रकरणात जेव्हा ओमेगा हा वारंवार बरोबर निगडीत आहे म्हणून या वारंवार तेथील गतिशील ऊर्जा f0f कारण त्यामुळे भार मधील बदल बरोबर वारंवारता वेग जरी बदलला तरी ते समक्रमण सोडणार नाही परंतु तेथे काही बदल असेल या प्रकरणात वारंवारतेचे मध्ये फरक येईल f0 सारखाच नाहीथोडा विचलित होईल तो म्हणूया f0f म्हणून त्या कारणामुळे गतिशील ऊर्जा त्या वारंवार ते साठी जेव्हा भार गोंधळ होईल f0f आता गतिशील ऊर्जा वेग वर्गाच्या प्रमाणित आहे तर सुरुवातीला हे असे लिहू शकतो Wke Wke0f0ff02 प्रत्यक्षात गतिशील ऊर्जा ही वेगाच्या प्रमाणित आहे बरोबर तर वेग म्हणजे जर फक्त थोडे थांबा मी तुमच्यासाठी लिहित आहे कारण सामान्यतः W तुमच्या2 शी प्रमाणित आहे म्हणजेच प्रत्यक्षात2f म्हणजेत W प्रत्यक्षात f2 शी प्रमाणित आहे तर जर गतिशील ऊर्जा ही आपण बोलूया सामान्य वारंवारता f02 शि प्रमाणित आहे आणि जर भार जर बदलत आहे म्हणजेच वारंवारता बदलत आहे आणि ती f0 आताf0 हा f0f बदलला आहे म्हणजेच माझा Wke हा f0f2 बरोबर प्रमाणित आहे म्हणजेच याचा अर्थ जर तुम्ही असे बनवले WkeWke0 f0f2f02 आता जर तुम्ही विस्तारित केले म्हणजेच विस्तारित करण्याआधी Wke बरोबर Wke0f0ff02 अशाप्रकारे लिहू शकता आता जर तुम्ही विस्तारित केले तर Wke0f02f2f0ff02 अशाप्रकारे लिहू शकता आता प्रश्न असा आहे f खूप लहान आहे तर f2 खूप लहान तर तुम्ही हा भाग समीकरणातून सोडून देऊ शकता याचा अर्थ हे एकWke0f022f0ff02 अशाप्रकारे लिहू शकता याचा अर्थ अंश ला f02 ने भाग देऊया हा तुमचा Wke012f0f तर तोडल्यानंतर हे सारखेच गोष्ट आपण लिहीत आहोत Wke0 बरोबर HPr आपण पाहिले बघा आपण लिहिले आहेWke0 बरोबर HPr तर जे काही आपण इथे लिहिलेWke बरोबर Hpr12f0f तर उर्जा बदल दर म्हणजे शक्ती तर तुम्ही t साठी व्युत्पन्न घेऊ शकता तर ddt Wke बरोबर जर तुम्ही व्युत्पन्न घेतलेत 2Hprf0d dt हे समीकरण 8 तर H हा स्थिर आणि Pr स्थिर f0हे साधारण वारंवारता f बदलल्यानंतर तर हे ddt Wke बरोबर2Hprf0d dt तर हा तुमचा एक भाग म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणाल Pg PLआणि वारंवारता बदलत आहे आणि त्यावरून तुम्ही हे समीकरण बनवले ddt Wke बरोबर 2Hprf0d dt हे समीकरण 8